सर्वांना नमस्कार अभियांत्रिकी रेखांकन आणि संगणक ग्राफिक्स वरील आमच्या एनपीटीईएल ऑनलाइन प्रमाणपत्र अभ्यासक्रमात आपले स्वागत आहे आपण लंबजन्य प्रक्षेप ऑर्थोग्राफिक प्रोजेक्शन भाग 2 विभाग क्रमांक 4 व्याख्यान क्रमांक 32 मध्ये समाविष्ट करीत आहोत या लंबजन्य प्रक्षेप ऑर्थोग्राफिक प्रोजेक्शन भाग २ मध्ये आपण प्रामुख्याने बिंदू प्रक्षेप रेषा प्रक्षेप समाविष्ट करत आहोत आडव्या प्रतलांवर आणि उभ्या प्रतलांवर रेषा कशा दिसतात जर ते प्रतलांशी समांतर असतील जर ते प्रतलांशी लंबवत असतील आणि जर ते प्रतलांकडे झुकलेले असतील तर कोणत्याही अभियांत्रिकी रेखांकनासाठी ही मूलभूत रचना आहे चला तर मग त्या विभागाकडे जाऊ या लंबजन्य प्रक्षेपांमध्ये मागील वर्गात आपण रेषेच्या वेगवेगळ्या प्रकारच्या प्रक्षेपांबद्दल शिकलो आहोत उदाहरणार्थ एक रेषा जी आडव्या प्रतलाला लंबवत आणि त्या उभ्या प्रतलाला लंबवत आहे ती रेषा प्रक्षेपांच्या दृष्टीने कशी दिसते तर उदाहरणार्थ एखादी रेषा आडव्या प्रतलाला लंब आहे आडव्या प्रतलावरील या संपूर्ण रेषेचे प्रक्षेपण एक बिंदू असेल तर त्या रेषांचे हे प्रक्षेपण जे त्या उभ्या प्रतलाला समांतर आहे आपण ते एका खर्या लांबीच्या रेषेच्या रुपात पाहू कारण ही A B रेषा खर्या लांबीची रेषा आहे आणि या प्रकरणात त्या उभ्या प्रतलावरील त्याचे प्रक्षेपण खरी लांबी बनते तर आडव्या प्रतलावर ते बिंदू होते आणि संकेतलिपी नुसार अप्पर केस अक्षरे ही खर्या लांबीच्या रेषेसाठी आणि प्रक्षेपणासाठी आहेत जर ती आडव्या प्रतलावर असेल तर ती लोअरकेस अक्षरे असतील जर ते उभ्या प्रतलावर असेल तर डॅश किंवा प्राइमसह लोअर केस अक्षरे असतील त्याचप्रकारे आपण आडव्या आणि उभ्या प्रतलांना समांतर असलेल्या रेषेकडे पाहण्याचा प्रयत्न करीत आहोत मग ती आपल्याला दोन्हीकडे वरच्या दृश्यात किंवा आडव्या प्रतलावर आणि समोरील दृश्यात किंवा उभ्या प्रतलावर खरी लांबी देते त्यानंतर आपण एका रेषेकडे पाहण्याचा प्रयत्न करू जी आडव्या प्रतलाशी झुकणारा कोन बनवत आहे जर आपण त्यास आडव्या प्रतलात विस्तारित केले तर ते थीटा कोन बनवित आहे परंतु ही रेषा उभ्या प्रतलाला समांतर आहे अशा स्थितीत समोरच्या दृश्यावर वास्तविक लांबी प्रक्षेपित केली जाईल आणि एपरंट लांबी या वरच्या दृश्यावर प्रक्षेपित केली जाईल आणि आहे आपल्या नेहमीच्या संकेतानुसार म्हणजे आडव्या प्रतलाशी कोन करणारी कोणतीही रेषा थीटा कोन बनविते आपण त्याला थीटा ने दाखवतो हे मानक चिन्हांकन आहे आणि जर ही रेषा उभ्या प्रतलाशी कोन बनवित असेल तर आपण त्याला फाय असे म्हणतो या प्रकरणात उभ्या प्रतलाशी एक रेषा फाय कोन बनविते आडव्या प्रतलावर प्रक्षेपित करून ही वास्तविक लांबी आपल्याला मिळेल प्रक्षेपित केलेली लांबी एपरंट लांबी आपण ती उभ्या प्रतलात पाहू चला तर मग आता आपण या उदाहरणाकडे लक्ष देऊन प्रारंभ करूया प्रथम उदाहरण म्हणजे बिंदू A हा आडव्या प्रतलावर 20 मिलिमीटर आणि उभ्या प्रतलापासून 30 मिलिमीटर समोर आहे नंतर त्याचे प्रक्षेप काढू तर आपण हा बिंदू A पहिल्या क्वाड्रंटमध्ये आहे याचा विचार करूया जर हे असे असेल तर आपण हे उभे प्रतल आहे आणि हे आडवे प्रतल आहे असे मानू आपली रेषा जर तेथे असेल जर तेथे एक बिंदू असेल तर हा एचपी पासून 20 मिलिमीटर उंचीवर आहे चला त्याला आडवे प्रतल आहे असे मानू आणि हे उभे प्रतल त्याला बिंदू A म्हणू या हे एचपी पासून 20 मिलिमीटर उंचीवर आहे जर आपण रेखांकन करत असाल तर उभ्या प्रतलासमोर ते 20 मिमी आणि 30 मिमी असेल तर हे कदाचित 30 मिमी असेल जर तसे असेल तर आपल्याला प्रक्षेप काढावे लागतील या अश्या रितीने प्रक्षेप एकतर आपण येथून पाहू शकतो किंवा आपण त्या बाजूने पाहू शकतो हे आपण कोणते दृश्य बघण्याचा आणि आकृती काढण्याचा प्रयत्न करीत आहोत यावर अवलंबून आहे म्हणून सर्वप्रथम आपण उभे प्रतल काढतो उभ्या प्रतलात प्रक्षेपित केलेले आपण याला एक्स अक्ष वाय अक्ष असे नाव देऊ तर आपले एक्स अक्ष वाय अक्ष या बिंदूच्या मुळस्थानामधून जातात हा बिंदू A उभ्या प्रतलावर प्रक्षेपित करा म्हणजे त्याची a' अशी नोंद करा आणि हे जर आपल्याकडे असेल तर 20 मिमी असेल कारण आपण पाहत असलेली लांबी ती ही आहे आता त्या प्रतलात येथे प्रक्षेपित करा नंतर घड्याळाच्या दिशेने आडवे प्रतल 90 अंशाने फिरवा जर आपण प्रक्षेप करत असाल तर तिथे जाईल आणि ते इथे कुठेतरी a असेल तर ही लांबी 30 मिमी इतकी असेल अश्या रितीने आपण तयार करतो चला तर उत्तर पाहू गोष्ट रेखाटण्यासाठी सोपा मार्ग म्हणजे आपल्याकडे बिंदू A चे 20 लांबीचे सरळ प्रक्षेपण झाले आहे एकदा ते पूर्ण झाल्यावरआपण हे आडव्या प्रतलात प्रक्षेपित करतो आणि नंतर त्या मूळबिंदूचा वापर त्या त्रिज्येसह करतो आणि त्यास या बिंदूवर स्थानांतरित करतो जे या प्रतलाला 90 अंशांनी फिरवण्यासारखेच आहे तर जर आपण या बाजूच्या दृश्याकडून पहात असाल तर या प्रक्षेपांचे पुनर्रेखांकन करण्याचा प्रयत्न करा एक मार्ग म्हणजे आपल्याकडे हा अक्ष आहे हे उभे प्रतल आहे चला या एक्स वाय कोऑर्डिनेट चा विचार करूया या ठिकाणी या प्रतलामध्ये जाणारे तर हे एक आडवे प्रतल आहे बिंदू A प्रक्षेप चला याला a' बिंदू a प्रक्षेप म्हणू या जेव्हा हे पूर्ण होते O पासून या प्रक्षेपापर्यंत तेव्हा ती त्रिज्या स्थानांतरित करून 90 अंशाचा कोन बनवते तर त्यामुळे आपण a मिळवू शकतो तर या टप्यांनी आपल्याला काय करावे लागेल हे कसे बनवायचे ते ड्रॉईंग शीटवर पाहू सर्वप्रथम शीटवर एक रेषा काढा आडव्या आणि उभ्या प्रतलांची रचना करा हे उभे प्रतल आहे चला आपण मार्किंग वापरुया हे उभे प्रतल आहे आणि हे आडवे प्रतल आहे आपल्याला पहिला प्रक्षेपित बिंदू a माहित असणे आवश्यक आहे कुठेतरी a जे 30 एकके 1 2 3 एकके तर कुठेतरी 10 20 30 येथे आणि 20 एकके वर म्हणजे 1 2 एकके तर हा बिंदू A असणे आवश्यक आहे की आपण त्यास या तळाशी प्रक्षेपित करावे प्रथम आपण नेहमी उभ्या प्रतलात प्रक्षेपित करतो कारण हे करणे सोपे आहे तर येथे प्रक्षेपित करा आणि त्याचप्रमाणे हे आडव्या प्रतलात प्रक्षेपित करा उभ्या प्रतलात आपण बिंदू a' प्रक्षेपित केला आहे आता ही लांबी स्थानांतरित करण्यासाठी आपला कंपास वापरा तर प्रक्षेप 1 येथून तेथे स्थानांतरित करा तर आर्क काढून आपण स्थानांतरित करू शकतो एकदा हे पूर्ण केल्यावर आपण बिंदू a म्हणू तर आता या रेषा गडद करा आणि मग ही 20 एकके असेल आणि ही 30 एकके असेल पहिल्या क्वाड्रंटमध्ये आपण अशा प्रकारे बिंदू प्रक्षेपित करतो चला तर मग प्रश्न विचारूकी तोच बिंदू a जर तो तृतीय क्वाड्रंटमध्ये असेल तर हे प्रक्षेप कसे काढायचे चला प्रथम उदाहरणाकडे प्रथम क्वाड्रंटमध्ये उदाहरणाकडे पाहू दुसरा प्रश्न आहे की आपण काय विचारणार आहोत तिसर्या क्वाड्रंटमध्ये एक बिंदू B आहे जे आडव्या प्रतलाच्या खाली 40 मिमी आहे उभ्या प्रतलासमोर 50 मिमी वर आहे हे एक प्रश्न विचारण्यासारखे आहे जर आपल्याकडे हे तिसरे क्वाड्रंट देखील असेल तर तिथे कुठेतरी बिंदू B अस्तित्त्वात आहे जो आडव्या प्रतलाच्या खाली 40 मिमी आहे कारण हे त्या 40 मिमी च्या खाली आडवे प्रतल आहे आणि उभ्या प्रतलासमोर हे उभे प्रतल आहे समोर किंवा मागच्या बाजूस आपण ज्या दिशेने पाहतो त्या दिशेने तर हे 50 मिमी आहे जर हे 50 मिमी असेल तर उभ्या किंवा आडव्या प्रतलांवर या बिंदू B चे प्रक्षेपण काय असेल पुढील हेतू साठी आपल्याला या आधी शिकलेल्या गोष्टी आठवायच्या आहेत आपल्याला हे बिंदू थेट उभ्या प्रतलात प्रक्षेपित करायचे आहेत ते नेहमीच कोठेतरी खाली जात असते पण तिसऱ्या क्वाड्रंटमध्ये आपण हे कसे करावे हे घड्याळाच्या दिशेने नेहमीच 90 अंश करावे तर सर्वप्रथम तेथे प्रक्षेपित करा आणि नंतर तिथून फिरवून त्रिज्येद्वारे स्थानांतरित करा तर तिथे आपल्याकडे हा b असेल येथे आपल्याकडे b असेल हे वर आणि खाली बदलते चला तर मग आपण त्या समस्येकडे पाहू तर बिंदू b 40 मिमी खाली आणि उभ्या प्रतलासमोर 50 मिमी आहे तर हे येथे 50 मिमी आहे आणि 40 मिमी 0 10 20 30 40 येथे आहे तर आपल्या बिंदू b ला तिसर्या क्वाड्रंटमध्ये आहे असे म्हणू आता आपल्याला हे प्रक्षेपित करायचे आहे म्हणून आपला बिंदू b या ठिकाणी येईल यालाच आपण b' म्हणतो आडव्या प्रतलावर आपण प्रथम त्यास आडव्या प्रतलात प्रक्षेपित करतो नंतर एक आर्क बनवतो या बिंदूला 90 अंशांनी फिरवतो एकदा आपण हे बिंदू फिरवल्यावर हा बिंदू b आणि हा b' वर जाईल जर बिंदू A पहिल्या क्वाड्रंटमध्ये असल्यास वरचे दृश्य खाली दिसेल समोरचे दृश्य शीर्षस्थानी दिसेल तर या बिंदूच्या संदर्भात आपण नेहमी सांगतो की ते तळाशी आहे की शीर्षस्थानी आहे जर ते तिसर्या क्वाड्रंटमध्ये असेल तर ते पलटतील तर आपल्याकडे जे असणार आहे ते एक वरचे दृश्य हे समोरचे दृश्य आहे अश्या रितीने आपल्याला गोष्टी काढाव्या लागतात जर ती पुन्हा दुसर्या क्वाड्रंटमध्ये असेल तर आपण ती प्रक्षेपित करतो जर ती दुसर्या क्वाड्रंटमध्ये असेल तर आपण हा बिंदू थेट उभ्या प्रतलावर आडव्या प्रतलावर प्रक्षेपित करू आणि नंतर तो 90 अंश फिरवितो जर तेथे चौथ्या क्वाड्रंटमध्ये असेल तर बिंदू प्रथम उभ्या प्रतलात येथे कोठेतरी प्रक्षेपित केलेला असेल नंतर त्यास आडव्या प्रतलात प्रक्षेपित करा आणि त्यास 90 अंश घड्याळाच्या दिशेने फिरवा प्रतलावरील बिंदूचे समोरचे दृश्य आणि वरचे दृष्य आपण येथे तयार करण्याचा हा एक मार्ग आहे जेव्हा बिंदू पहिल्या क्वाड्रंटमध्ये असतो तेव्हा आपण तिथे दिलेले उत्तर पाहू या आपल्याकडे काय आहे a' शीर्ष स्तरावर आणि a तळाशी आहे पहिल्या क्वाड्रंटमध्ये असणाऱ्या बिंदूसाठी हे समोरचे दृश्य आहे आणि हे वरचे दृश्य आहे आपण ज्या टप्प्यांचे अनुसरण केले ते म्हणजे सर्वप्रथम एखाद्याने संदर्भ रेषा XY काढावी ही XY रेषा आहे नंतर XY बिंदू A च्या वर 20 मिमी अंतरावर एक बिंदू a' चिन्हांकित करा बिंदू a आपण उभ्या प्रतलात 20 मिमी प्रक्षेपित केला तर 20 मिमी उंचीवर आपण पहिल्या क्वाड्रंटमध्ये असलेल्या XY च्या वर बिंदू a' चिन्हांकित करतो मग या बिंदूतून XY ला लंब रेषा काढा आणि वरच्या दृश्याच्या खाली 30 मि अंतरावर a चिन्हांकित करा एकदा आपण हे पूर्ण केल्यावरआपल्याला मिळेल ते a' हे समोरचे दृश्य आहे a हे वरचे दृश्य आहे आता आपण पुढचा प्रश्न विचारू एक बिंदू D आडव्या उभ्या च्या खाली 20 मिमी आहे आणि उभ्या प्रतलासमोर 30 मिमी आहे त्याचे प्रक्षेप काढा आपल्याला हा बिंदू कसा काढायचा आहे याचा अंदाज लावता येईल त्या दृष्टीने सर्वात आधी आपल्याला स्कीमॅटिक बनवावे लागेल हे उभे प्रतल आहे आणि हे आडवे प्रतल आहे एक बिंदू D आडव्या प्रतलाच्या खाली 20 मिमी आहे आडवे प्रतल उभे प्रतल 20 मिमी खाली कोठेतरी आणि उभ्या प्रतलासमोर 30 मि तर 20 मिमी खाली जा कुठेतरी आणि ते व्हीपी समोर 30 मिमी आहे जर मी उभ्या प्रतलातून मोजत असेल तर हे 30 असेल जर आपण आडव्या प्रतलावरून तर हे 20 असेल तर आपला बिंदू D चौथ्या क्वाड्रंटमध्ये आहे परंतु आपण पहिल्या क्वाड्रंटमधील वस्तूपासून प्रक्षेप काढू इच्छितो तो बिंदू स्वतः चौथ्या क्वाड्रंटमध्ये आहे आपल्याला तो प्रथम कोनीय प्रक्षेप तंत्राद्वारे दाखवावा लागेल जर असे असेल तर आपण उभ्या प्रतलाकडे या ठिकाणी प्रक्षेपित करणार आहोत तर येथे कुठेतरी आपल्याला d' मिळेल आडव्या प्रतलात D प्रक्षेपित करा नंतर हे त्रिज्या स्थानांतर त्या खाली वापरा तर तो बिंदू D आपल्याकडे असेल तर संदर्भ रेषेतून अश्या रितीने असे दिसते आहे याचा अर्थ असा की जर आपण एखादे प्रक्षेपण रेखांकित करत असाल तर प्रथम XY रेषा रेखाटा बिंदू d' शोधा आडव्या प्रतलापासून 30 मिमीच्या अंतरावर त्याच्या खाली जे 20 मिमी आहे तर 20 मिमी खाली शोधा मग हे 30 अंतरावर वर प्रक्षेपित करा तर मूळ बिंदू पासून येथून कुठेतरी 30 मि सारखे काहीतरी तयार करा नंतर ते त्रिज्येद्वारे स्थानांतरित करा तर ते d असेल तर मग आपल्या ड्रॉईंग शीटवरील उत्तर पाहू तर सर्व प्रथम आपल्याला XY रेषा काढावी लागेल त्याला नाव द्या एक्स अक्ष वाय अक्ष कुठेतरी मूळ बिंदू O निवडा आता लंब रेषा काढा या लंब रेषेवर आपल्याला काय करायचे आहे बिंदू D आडव्या प्रतलाच्या 20 मिमी खाली आहे याचा अर्थ असा की जर आपण 20 मिमी उभ्या प्रतलात 20 मिमी अंतरावर प्रक्षेपित करत असाल तर आपण हे समोरचे दृश्य चिन्हांकित करू तर 20 मिमी हा बिंदू आहे जिथे आपल्याकडे प्रक्षेपणामुळे d' असेल आणि हा बिंदू व्हीपी समोर 30 मि तर 30 मिमी तिथे कुठेतरी प्रक्षेपित करा परंतु आपल्याला तो प्रथम कोनीय प्रक्षेपामध्ये स्थानांतरित करायचा आहे याचा अर्थ त्रिज्या घ्या बिंदू चिन्हांकित कराहा बिंदू आर्क द्वारे स्थानांतरित करा जर आपण हे करत असल्यास हे जेथे छेदते तो बिंदू म्हणजे d तर मग आपल्या ड्रॉईंग शीटवरील उत्तर पाहू तर सर्व प्रथम आपल्याला XY रेषा काढावी लागेल त्याला नाव द्या एक्स अक्ष वाय अक्ष कुठेतरी मूळ बिंदू o निवडा आता लंब रेषा काढा या लंब रेषेवर आपल्याला काय करायचे आहे बिंदू d आडव्या प्रतलाच्या 20 मिमी खाली आहे याचा अर्थ असा की जर आपण 20 मिमी उभ्या प्रतलात 20 मिमी अंतरावर प्रक्षेपित करत असाल तर आपण हे समोरचे दृश्य चिन्हांकित करू तर 20 मिमी हा बिंदू आहे जिथे आपल्याकडे प्रक्षेपणामुळे d' असेल आणि हा बिंदू व्हीपी समोर 30 मि तर 30 मिमी तिथे कुठेतरी प्रक्षेपित करा परंतु आपल्याला तो प्रथम कोनीय प्रक्षेपामध्ये स्थानांतरित करायचा आहे याचा अर्थ त्रिज्या घ्या बिंदू चिन्हांकित कराहा बिंदू आर्क द्वारे स्थानांतरित करा जर आपण हे करत असल्यास हे जेथे छेदते तो बिंदू म्हणजे d आता हे समोरचे दृश्य असेल आणि हे एक वरचे दृश्य असेल आपण काय पाहणार आहोत या लांबीचे वरचे दृश्य मूळ बिंदूपासून d बिंदूपर्यंत आणि समोरचे दृश्य मूळ बिंदूपासून d' बिंदूपर्यंत असेल हा मूळ बिंदू आहे असे आपण म्हणूया चला तर मग उत्तर पाहू म्हणून मी येथे असे नमूद केले होते जो प्रक्षेप थेट D वर जातो तो हा D' असावा आणि हा d d आहे तर प्रक्षेपित केलेला तो एक बिंदू फिरवल्यानंतर आपल्याकडे या बिंदूकडे येईल तर मी दिलगीर आहे की हे d' आणि d असावे चला ड्रॉईंग शीटवरचे आपले उत्तर पुन्हा पाहूया येथे आपल्याला फक्त परिमाणे चिन्हांकित करावी लागतील ही रेषा 30 मिमी ची आहे तर आपण बाण दुहेरी बाण वापरु आणि हे 20 मिमी असेल चला तर मग नव्या उदाहरणाकडे जाऊ चला आता आपण एक प्रश्न विचारू बिंदू A आहे जो आडव्या प्रतलाच्या वर 20 मिलिमीटर आहे चला भाग 1 निवडू तीन भाग आहेत पहिला भाग म्हणजे आडव्या प्रतलापासून 20 मिमी आणि उभ्या प्रतलाच्या 25 मिमी मागे एक बिंदू आहे जर असे असेल तर आपण या बिंदू A चे प्रक्षेप काढू शकतो का पुढे प्रथम आपल्याला जे करायचे आहे ते हे की उभे प्रतल कदाचित आडवे प्रतल बनवून आपल्याला ते बघायचे आहे आता आपल्याकडे काय आहे बिंदू A आडव्या प्रतलापेक्षा 20 मिलिमीटर वर ते 20 येथे असू शकतात तेथे असू शकतातपरंतु ते उभ्या प्रतलाच्या मागे 25 मिलिमीटर आहे उभ्या प्रतलासमोर हे आहे आपण ते पुढे करू आणि हे मागे आहे जर असे असेल तर तो बिंदू a येथे कुठेतरी असेल चला तर येथे बिंदू a व्हीपीच्या मागे 25 मिलिमीटर आणि एचपीच्या वर 20 मिलिमीटर आहे असे म्हणूया आपल्याला काय करायचे आहे प्रथम कोनीय प्रक्षेपण तंत्र वापरून या बिंदूचे समोरचे दृश्य आणि वरचे दृश्य मिळवा पुढे आपल्याला काय करायचे आहे नेहमी हा बिंदू a थेट उभ्या प्रतलात प्रक्षेपित करा आणि त्या बिंदूला a' म्हणून नोंदवा नंतर हा बिंदू A आडव्या प्रतलावर प्रक्षेपित करा नंतर त्यास 90 अंशांद्वारे फिरवा तर बिंदू A चिन्हांकित करण्यासाठी आडवे प्रतल 90 अंशांनी फिरवा कारण 20 हे अंतर व्हीपीच्या मागे 25 आहे तर बिंदू A वरती येईल कारण 25 मिमी आपण ते वरच्या दिशेने स्थानांतरित करीत आहोत आणि 20 हे आहे तर तो 25 बिंदू जेव्हा आपण त्यास 90 अंशांनी फिरवत असतो तेव्हा तो नेहमीच वर जातो तर जे काहीतरी असू शकते त्यास शीटवर रेखाटू अशा प्रकारे उभे प्रतल तयार करू त्याला नाव द्या हे एक उभे प्रतल आहे हा एक्स अक्ष वाय अक्ष आहे आणि पहिली गोष्ट म्हणजे आपल्याला हा बिंदू उभ्या प्रतलासमोर 20 मिमीने प्रक्षेपित करणे आवश्यक आहे तर तिथे कुठेतरी 20 मिमी आपण त्याला a' म्हणूया आणि कदाचित व्हीपीच्या मागे 25 मिमी त्या बिंदूला तिथे कुठेतरी स्थानांतरित करा त्या बिंदूला आपण a म्हणूया परिमाणे देणे नेहमीच आवश्यक असते आणि आपण काय करू शकतो ते या बाजूने आहे आपण ते करू ही उभी रेषा 25 असल्याचे मानू या आणि ही 20 असल्याचे मानू हा पहिला भाग आहे चला दुसऱ्या भागाकडे जाऊया दुसऱ्या भागामध्ये बिंदू B एचपीच्या खाली 25 मिमी आणि व्हीपीच्या मागे 20 मिमी तर व्हीपीच्या मागे येथे आहे खाली हे आहे तर बिंदू B तिथे कुठेतरी असावा नंतर प्रथम या बिंदू B ला उभ्या प्रतलामध्ये प्रक्षेपित करा तर त्या हेतूसाठी आपल्याला काय करायचे आहे खाली 25 मिमी आहे का तर काही अंतर ठेवा आणि आपण या शीटकडे पाहत असाल तर कोणत्याही रचनेसाठी कमीत कमी 30 मिमी अंतर द्यावे लागेल प्रक्षेपक C जर हे प्रक्षेपकापासूनचे 30 मिमी असेल तर मला ते द्यावे लागेल आणि पुढे जाऊन हे 25 मिमी खाली काढावे लागेल तर ते येथे कोठेतरी खाली 25 मि वर बिंदू चिन्हांकित करा यास b' म्हणा या रेषा जोडा हे समोरचे दृश्य आहे हे वरचे दृश्य आहे b' केले आहे मग व्हीपीच्या मागे 20 मिमी इतके कुठेतरी 20 मिमी च्या मागे स्थित कारण हा तिसरा क्वाड्रंट आहे आणि आपल्याला हा बिंदू B आडव्या प्रतलात प्रक्षेपित करायचा आहे त्याला फिरवा जर आपण तसे करत असल्यास हे कुठेतरी 90 अंशावर येथे प्रक्षेपित करेल तर एक बिंदू तिथे कुठेतरी असेल चला त्या बिंदूला जोडू आणि त्याला b असे म्हणू तिसरा बिंदू C एचपीच्या खाली 20 मिमी आणि व्हीपीच्या समोर 30 मिमी तर बिंदू C सर्व प्रथम खाली कुठेतरी निश्चित करा परंतु व्हीपीच्या समोर म्हणजे येथे म्हणून C बिंदू तिथे कुठेतरी आहे तर मग आपण तयार कसे करू हा C बिंदू त्यावर प्रक्षेपित करा आणि हे आडवे प्रतल 90 अंशांनी फिरवा ते करण्यासाठी आपल्याला काय करायचे आहे पुन्हा कुठेतरी प्रक्षेपकादरम्यान 30 मिमी अंतर ठेवा या रेषे वर आपल्याकडे हे प्रक्षेप असतील त्याला नाव द्या उभे प्रतल एचपीच्या खाली 20 मिमी तर एक बिंदू चिन्हांकित करून जोडा त्या बिंदूला c' नाव द्या आणि व्ही च्या समोर 30 मिमी तर उभ्या प्रतलासमोर जे आपण येथेदेखील नोंदवू शकतो जर हे उभे प्रतल असेल तर त्याच्या समोर 30 मिमी आणि ते 90 अंश फिरवा त्या प्रतलात मग आपल्याकडे c बिंदूदेखील असेल एकदा ते पूर्ण झाल्यावर आपण नेहमीच परिमाणे बनवू शकतो हे 20 मिमी खाली आहे आणि हे एक 30 मिमी तर अशाप्रकारे आपण रेषांचे प्रक्षेप तयार करतो आपले उत्तर तपासून पाहू a a' दोन्ही बिंदू त्या XY रेषेच्या वरील बाजूस आहेत जर बिंदू B व्हीपी च्या मागे 20 मिमी आडव्या प्रतलाच्या खाली 25 मिमी असेल तर उत्तरात b आणि b' विरुद्ध बाजूंवर असतील त्याचप्रमाणेबिंदू C साठी एचपीच्या खाली व्हीपी च्या समोर दोन्ही बिंदू एका बाजूला आहेत परंतु ते एक्सवाय रेषेच्या खाली आहेत आपले उत्तर वास्तविक उत्तरासोबत तपासा ठीक आहे पुढील वर्गात आपण या प्रक्षेप तंत्रांबद्दल अधिक शिकू खूप खूप धन्यवाद